या कोर्सच्या मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्सच्या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आपण तिसऱ्या आठवड्यात चौथ्या मॉड्यूलमध्ये आहोत तर मागील मॉड्यूलमध्ये आपण 2 पोर्टच्या एस पॅरामीटर्सच्या गुणधर्मांबद्दल 2 पोर्ट नेटवर्कच्या एस पॅरामीटर्सच्या गुणधर्मांबद्दल चर्चा केली होती मग आपण इनपुट आणि आउटपुट परावर्तन गुणांकांकरिता पदावली सिद्ध केली आणि मग मी म्हणालो की परावर्तन गुणांकांच्या मोजणीसाठी एक पद्धत आहे किंवा त्याबाबत कोणत्याही गुणोत्तर संज्ञेचा समावेश आहे तुम्हाला माहिती आहे तेथे एकतर इन्सिडेंट वेव्ह किंवा रिफ्लेक्टड वेव्ह यांचे एक गुणोत्तर आहे फक्त एका पोर्ट मधेच नाही तर समजा की इन्सिडेंट वेव्ह पोर्ट एक वर आहे आणि रिफ्लेक्टड वेव्ह पोर्ट 5 किंवा पोर्ट 6 पोर्ट 4 वर आहे आणि जर आपल्याला या 2 प्रमाणांचे गुणोत्तर शोधायचे असेल तर एक सोपी पद्धत आहे आणि त्यास सिग्नल फ्लो ग्राफ मेथड किंवा सिग्नल फ्लो आलेख पद्धत म्हणतात आता सिग्नल फ्लो आलेख पद्धत काय आहे ते पाहू तर सिग्नल फ्लो आलेख ते काय आहे हे विश्लेषण तंत्र आहे जे एस पॅरामीटर्सना लागू होणारे साधन आहे आणि ते देखील पॉवर प्रवाहाचे दृश्यमान करण्याचे एक साधन आहे या 2 गोष्टी आहेत तर आपण आपल्या 2 पोर्ट नेटवर्कवर परत जाऊ सर्व प्रथम प्रत्येक इन्सिडेंट वेव्ह किंवा रिफ्लेक्टड वेव्ह नोडद्वारे दर्शविली जाते आणि नोड लहान बबलने दर्शविली जाते आपल्याकडे 4 इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टड वेव्ह आहेत म्हणून आपल्याकडे याप्रमाणे 4 नोड्स आहेत बी 2 आणि ए 2 आता आपल्याला माहित आहे की ए1 आणि ए 2 ने आपल्या 2 पोर्ट नेटवर्कमध्ये वर्णन केल्यानुसार बी 1 आणि बी 2 ला तयार केले आहे कारण जर आपण फक्त 2 पोर्ट नेटवर्कला लागू असलेली समीकरणे लिहिले तर ती समीकरणे आहेत म्हणजे बी 1 हा एस 11 गुणिले ए 1 अधिक एस 12 गुणिले ए 2 आणि बी 2 हा एस 21 गुणिले ए 1 अधिक एस 22 गुणिले ए 2 बरोबर आहे तर आपण पाहू शकतो की जर आपण फक्त या नेटवर्कचा विचार केला तर हे बी 1 आणि बी 2 हे ए 1 आणि ए 2 द्वारे तयार होतात तर हे बी 1 आणि बी 2 मध्ये ए 1 आणि ए 2 चे योगदान देण्यासारखे आहे दुसर्या शब्दांत पॉवर ए 1 पासून वाहते कारण ए 1 मध्ये वाहणारी पॉवर बी 1 ला तयार करते जेव्हा आपल्याकडे एक व्हेरिएबल किंवा एक नोड दुसर्या नोडला देण्यास किंवा योगदान देताना आपण या समीकरणापासून 2 रेषा किंवा बाण दोन्हीमध्ये काढतो तर या समीकरणात ए 1 आणि ए 2 हे बी 2 ला योगदान देतात त्याचप्रमाणे ए 1 आणि ए 2 हे बी 1 ला योगदान देतात आणि ज्या परिमाण मध्ये योगदान दिले जाते ए 1 गुणिले एस 11 एस 11 गुणिले ए 1 यांचे बी 1 मध्ये योगदान आहे जेणेकरून एस 11 या 2 नोड्स ला जोडणाऱ्या शाखेचे वजन असेल त्याचप्रमाणे हे एस 21 असेल हे एस 22 असेल हे एस 12 असेल तर जसे आपण पाहूया येथून असे दिसते की केवळ ए 1 हाच बी 1 ला तयार करतो परंतु तसे नाही कदाचित हे दुसर्या प्रक्रियेद्वारे होते उदाहरणार्थ जर आपण ए कनेक्ट करतो तर येथे जनरेटर लोड अस्तित्त्वात आहे तर बी 1 देखील रिकर्सिव्ह पद्धतीने ए 1 मध्ये योगदान देईल चला तर एक सोपे उदाहरण पाहू एक सामान्य 2 पोर्ट नेटवर्क ज्याचे इनपुट आणि इनपुट हे जनरेटरला जोडलेले आहे आणि आउटपुट लोडशी जोडलेले आहे तर त्या साठी सर्किट आकृती असे समजू या की या नेटवर्कच्या पोर्ट 1 आणि पोर्ट 2 या दोन्ही ठिकाणी झेड झिरो हा वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स आहे ईएस हा स्त्रोत व्होल्टेज आहे आता समजा व्हीजी हा व्होल्टेज आहे जो 2 पोर्ट नेटवर्कला लागू केला आहे तर मग आपण व्हीजीसाठी ईएस वजा आय 1 गुणिले झेडएस असे एक्सप्रेशन लिहू शकतो जेथे आय 1 पोर्ट 1 मध्ये प्रवाहित विद्युत प्रवाह आहे आणि आय 2 विद्युत प्रवाह आहे येथून आपण हे असे लिहू शकतो आता व्होल्टेजेस आणि प्रवाहांच्या दृष्टीने हे सर्किट समीकरण आहे जर आपण आता यास सामान्यीकृत व्होल्टेजेस आणि प्रवाह सामान्यीकृत इन्सिडेंट व्होल्टेज आणि प्रवाह या संदर्भात रूपांतरित केले तर आपल्याला मागील समीकरणाचे अनुसरण मिळेल हे समीकरण सोडवून जे आपल्याला मिळते ते आहे आता हे पद मी दर्शविले तर प्रत्यक्षात स्रोत प्रतिबिंब गुणांक किंवा जनरेटर प्रतिबिंब गुणांक आहे आणि ही संज्ञा जर मी संपूर्ण पद बीएसद्वारे दर्शविले तर मी फक्त लिहू शकतो की माझे ए 1 हे बीएस अधिक बी 1 गॅमा एस बरोबर आहे आणि जर मी या संपूर्ण सर्किटचे सिग्नल फ्लो आलेख काढले तर आपण पाहिल्याप्रमाणे 2 पोर्ट नेटवर्कसाठी पहिल्यापासून प्रारंभ करू हा मूलभूत सिग्नल फ्लो आलेख आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे देखील आपल्या लोडचे समीकरण आहे म्हणून आम्हाला माहित आहे की ए 2 हे बी 2 वेळा गॅमा एल च्या बरोबरीचे आहे तर मग याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे ए 2 मध्ये बी 2 चे योगदान आहे गुणक घटक गॅमा एल सह आणि आपण हे देखील पाहिले आहे की बी एस अधिक बी 1 हे गॅमा एस समान हे आणखी एक समीकरण आहे ते करण्यासाठी मी काय करतो मी वेव्ह बीएस म्हणून आणखी एक नोड घेतो आणि ते ए 1 मध्ये एक परिमाणासह योगदान देते कारण बीएसला येथे कोणत्याही पदाद्वारे गुणले जात नाही आणि हे गॅमा एस परत योगदान देत आहे म्हणून बी 1 देखील गुणाकार घटक गॅमा एस सह ए 1 मध्ये योगदान देत आहे आता हे वापरून आपल्याला माहित आहे की पहिली गोष्ट जी आपल्याला पहायची आहे ती म्हणजे मागील मॉड्यूलमध्ये गॅमा मधील व्हॅल्यू बरोबर शोधायचे असल्यास ते या संदर्भाने दिले आहे आता प्रश्न असा आहे की समान संबंध शोधण्यासाठी आपण हे सिग्नल फ्लो आलेख आकृती वापरु शकतो का तर असे करण्यासाठी सिग्नल फ्लो आलेख सुलभ करण्यासाठी काही नियम आहेत समजा आपल्याकडे असे सिग्नल फ्लो आलेख आकृती आहे तर हे यासमान आहे आपल्याकडे असे सिग्नल फ्लो आलेख आकृती असल्यास मग ते या समकक्ष आहे तर हे सिग्नल फ्लो आलेख आकृतीच्या वितरित गुणधर्मासारखे आहे तसेच जर आपल्याकडे असे सिग्नल फ्लो आलेख आकृती असेल तर ते म्हणजे एकमेकांना अनुसरून फ्लो आलेख दर्शविणे त्यानंतर ते या समकक्ष आहे जर ते अशा मार्गाने असतील तर मग ते या रचनेच्या बरोबरीचे आहे येथे आपल्याकडे टी 1 टी 2 च्या परिमाण असणारे लूप आहे आणि शेवटी जर आपल्याकडे असे लूप असेल तर तर ते समकक्ष आहे आपण ते लूप काढून टाकू आणि समकक्ष सर्किट करू काही क्षणांपूर्वी ज्या 2 पोर्ट नेटवर्कविषयी आपण चर्चा केली होती त्या सिग्नल फ्लो आलेख आकृतीकडे म्हणजे आता मूळ आकृतीवर जाऊया आणि मग आपण सिग्नल फ्लो आलेख आकृती विघटित करू शकतो आणि त्याची सोपी आवृत्ती मिळवू शकतो तर मी काही मिनिटांपूर्वीच या सिग्नल फ्लो आलेख आकृतीची चर्चा केली होती हे 2 पोर्ट नेटवर्कसाठी आहे जे दोन्ही लोड झेडएलशी जोडलेले आहे आणि स्त्रोत अंतर्गत इम्पिडन्स झेडएससह जनरेटरला जोडलेले आहे आता यासाठी लोड बघूया कारण आपण गॅमा इन शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत चला तर मग रेखांकन काढूया लोडसहित सर्किट काढू तर लोडसह सिग्नल फ्लो आलेख आकृती अशी असेल आता तिथे असलेल्या या लूपकडे पहा हे लूप आहे आणि मी एक बिंदू ए 2 घेण्याऐवजी हे लूप विभाजित करतो मला म्हणायचे आहे आपल्याकडे येथे गॅमा एल आहे एस 22 येथे आहे माझ्याकडे येथे गॅमा एल देखील आहे तर मी जे केले ते म्हणजे मी येथे 2 बिंदू घेतले मी हे नोड ए 2 विभाजित केले आणि आता मी दोन्ही ए 2 ना गुणले आहे मी या दोन्ही नोड्स ए 2 वर लोड गॅमा एलसह मार्ग प्रदान केला आहे तर मग मी हे असे केले आहे की आता मी हे लूप काढून त्यास यासारखे एक लूप बनवितो तर हे मी पूर्वी चर्चा केलेल्या या गुणधर्मप्रमाणे आहे हा गुणधर्म असा आहे की जेव्हा हे लूप अस्तित्वात येते तेव्हा मी सर्किटची समतुल्यता करू शकतो समकक्ष सिग्नल फ्लो आलेख आकृती अशी होते म्हणूनच मी हे लागू करतो की हा गुणधर्म आणि माझा सिग्नल प्रवाह आलेख आता सुलभ होईल येथून मी या बिंदूवर आलो आहे आता मी या बिंदूवर जात आहे तर आता फक्त हा मार्ग शिल्लक आहे गॅमा एल हे लूप या वजनाने या मार्गाच्या आत शोषून घेतले जाईल आता माझ्याकडे ही एक सोपी गोष्ट बनली आहे हे फक्त 2 समांतर मार्ग आहेत एक मार्ग येथे आहे आणि म्हणूनच मला ए 1 ते बी 1 पर्यंत जावे लागत असल्याने ही संपूर्ण गोष्ट येथे सोपी केली जाऊ शकते जिथे गॅमा इन हा या मार्गासह एकूण पथ उत्पादन बेरीज आणि या मार्गासह एकूण वजनाचे एकूण उत्पादन आहे तर या मार्गाच्या बाजूने वजनाचे एकूण उत्पादन एक गॅमा एल गुणिले एस 21 1 वजा गॅमा एल एस 22 गुणिले एस 12 आहे आणि या मार्गासह एकूण वजन हे आहे हे पदावली या बरोबर आहे जे मी आधी काढलेल्या पदावली सारखे आहे आता मला आणखी काही जोडायचे आहे म्हणूनच हे असे आहे की सिग्नल फ्लो आलेखाचे विश्लेषण कमीतकमी कसे केले जाते काही विशिष्ट नियम आहेत ज्यांना मेसन नियम म्हणतात जे आपण कदाचित भविष्यातील काही मॉड्यूलमध्ये शिकू परंतु आता मागील काही व्याख्यानांमध्ये मी वर्णन केलेल्या झेड आणि वाय पॅरामीटर व्यतिरिक्त मी असेही म्हटले आहे की तेथे एस पॅरामीटर्स आहेत ज्याबद्दल आपण विस्तृत चर्चा करत होतो पण सर्किट पॅरामीटर्सचा दुसरा वर्ग ज्याला कॅस्केड पॅरामीटर्स म्हणतात किंवा मायक्रोवेव्ह सर्किट्सचे वर्णन करताना एबीसीडी पॅरामीटर्स देखील उपयुक्त आहेत तर एबीसीडी किंवा कॅस्केड पॅरामीटर्स काय आहेत ते पाहू तर एबीसीडी किंवा कॅस्केड पॅरामीटर्स इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजेस आणि प्रवाह इनपुट व्होल्टेज आणि विद्युतप्रवाहांना आउटपुट व्होल्टेज आणि प्रवाहांशी संबंधित करतात एबीसीडी पॅरामीटरचा फायदा असा आहे की जर आपण असे समजले की कॅसकेडमध्ये 2 नेटवर्क असे जोडले असल्यास आणि एबीसीडी पॅरामीटर मॅट्रिक्स पहिले नेटवर्क एम 1 आणि दुसरे नेटवर्क एम 2 आहे आणि या कॅसकेडचे एकूणच एबीसीडी पॅरामीटर एम 1 पट एम 2 असेल हाच सर्वात मोठा फायदा आहे आणि जाता जाता मी हे देखील नमूद करतो की सर्किटसाठी वर्णन केलेल्या मापदंडांपैकी असेही काही आहेत ठीक आहे आपण एस पॅरामीटर्सचा वापर पाहिलेला आहे परंतु अशी परिस्थिती असेल जिथे आपल्याकडे 2 नेटवर्क आहेत आणि झेड पॅरामीटर किंवा वाय पॅरामीटर वापरुन त्या 2 नेटवर्कचे विश्लेषण एस पॅरामीटर्सच्या तुलनेत प्रत्यक्षात अधिक सोयीस्कर असू शकतात तर अशी परिस्थिती प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहे उदाहरणार्थ जर 2 नेटवर्क सिरीज किंवा शंटमध्ये जोडलेले असतील तर मग आपण फक्त चर्चा केली की झेड आणि वाय पॅरामीटर्स खरंच एस पॅरामीटर्सपेक्षा अधिक सोयीस्कर असतील कसे ते पाहू समजा आपल्याकडे 2 नेटवर्क सिरीजमध्ये आहेत मी या 2 नेटवर्कला सिरीज म्हणत आहे कारण त्यांच्यात समान प्रवाह वाहतात म्हणून हे नेटवर्क 1 आहे आणि हे नेटवर्क 2 आहे तर हे 2 संयोजन एकूणच झेड पॅरामीटर्स झेड 1 2 हे केवळ वैयक्तिक झेड पॅरामीटर्स मॅट्रिक्सची बेरीज आहे म्हणून जेव्हा 2 नेटवर्क सिरीजमध्ये असतात तेव्हा झेड पॅरामीटर्स खरोखर अधिक सोयीस्कर असू शकतात तसेच समजा की जर 2 नेटवर्क अशाप्रकारे शन्ट मध्ये असतील तर एकत्रितपणे या 2 नेटवर्कचे एकूण वाय पॅरामीटर्स म्हणजे वैयक्तिक वाय पॅरामीटर मॅट्रिक्सची बेरीज असते तर ही 2 प्रकरणे होती जिथे झेड आणि वाई पॅरामीटर्स एस पॅरामीटर्सपेक्षा अधिक सोयीस्कर असतील आता आपण एबीसीडी पॅरामीटर्सबद्दल चर्चा करीत आहोत ज्या आपण चर्चा करीत आहोत अशा काही सामान्य सर्किट घटकांची विशेषत वितरित सर्किट घटकाची एबीसीडी पॅरामीटर्स शोधण्याचा प्रयत्न करूया तर जर आपण साध्या ट्रांसमिशन लाइनचा विचार केला तर आपण काय म्हणू या काही सामान्य सर्किट्सचे नमुने एबीसीडी पॅरामीटर्स समजा आपल्याकडे सिरीजमधील एक इम्पिडन्स आहे तर एबीसीडी मॅट्रिक्स अशाप्रकारे दिला आहे जर आपल्याकडे एखादा शंट अॅडमिटन्स आहे असे म्हटले तर एबीसीडी मॅट्रिक्स असे दिले जाईल आपल्याकडे एल किंवा बीटा एल किंवा थीटा अशी काही लांबी असणारी असतील तर त्याची एबीसीडी पॅरामीटर्स अशी दिली जातील जेथे की झेड झिरो या ट्रान्समिशन लाइनचा वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स आहे आता आपल्याकडे झेड पॅरामीटर्स आणि एस पॅरामीटर्समधील संबंधांप्रमाणेच एबीसीडी पॅरामीटर्सशी एस पॅरामीटर्सशी संबंधित काही संबंध आहेत एबीसीडी ते एस पॅरामीटर्स आपल्याकडे ट्रान्समिशन लाइन असल्यास सर्व प्रथम आपण सामान्यीकृत एबीसीडी पॅरामीटर्स म्हणजे काय याची व्याख्या करू शकतो तर सामान्यीकृत एबीसीडी पॅरामीटर्स या प्रमाणे दिले जातात म्हणून ए आणि बी सारखेच असतात सी आणि डी वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्सद्वारे कमीजास्त केले जातात आणि सामान्यीकृत एबीसीडी पॅरामीटर्समधील हे सर्व पॅरामीटर्स परिमाणविरहित असतात आता या मार्गाने पुढे जाण्यासाठी आपल्याकडे नेटवर्कसाठीचे एस 11 असे दिले गेले आहे म्हणून मी फक्त एक पॅरामीटर रूपांतरण देईन आणि आपण कदाचित इतर पॅरामीटर्स शोधू शकता या परस्परसंबंधाची 2 पोर्ट परस्पर नेटवर्कसाठी एस पॅरामीटर मॅट्रिक्ससाठी ए 2 साठी अट पाहिली आता हे दर्शविले जाऊ शकते की एबीसीडी पॅरामीटर्सच्या दृष्टीने हे या संबंधात आहे नक्कीच आता हे ए बार बी बार सी बार आणि डी बार सामान्यीकृत एबीसीडी पॅरामीटर्स आहेत त्याचप्रमाणे पुढे जात आपण क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरबद्दलचे एबीसीडी पॅरामीटर्स शोधण्याचा प्रयत्न करू मग आपल्याला माहित आहे की एक क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मरसाठी थीटा 90° च्या बरोबरीने आहे आणि म्हणूनच एबीसीडी मॅट्रिक्स कॉस 90 जे झेड झिरो साईन 90 असेल तर जे वाय झिरो साईन 90 कॉस 90 होईल आणि हे सहजपणे असे होते आणि आपण सामान्यीकृत एबीसीडी पॅरामीटर्स शोधायचे ठरवल्यास हे पुढे येईल बाहेरील J सह तर थोडक्यात मी हे नमूद करू इच्छितो की या मॉड्यूलमध्ये आपण मायक्रोवेव्ह अभियांत्रिकीच्या 2 अत्यंत महत्वाच्या संकल्पना समाविष्ट केल्या आहेत एक म्हणजे सिग्नल फ्लो ग्राफ डायग्राम जेव्हा त्यांना बर्याच पोर्ट किंवा बर्याच जटिल सर्किटचे विश्लेषण करायचे असते तेव्हा मोठ्या प्रमाणात वापरली जाते सर्किट घटक आणि एबीसीडी पॅरामीटर्स तर एबीसीडी पॅरामीटर्स ते इतर सर्किट पॅरामीटर्ससारखे दिसू शकतात जसे की इम्पिडन्स किंवा अॅडमिटन्स पॅरामीटर्स त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो खासकरुन जेव्हा मायक्रोवेव्ह सर्किट विश्लेषणात कॅसकेड घटकांच्या सर्किटचे विश्लेषण करणे संपूर्ण घटक म्हणून विचारात घेण्याऐवजी सोयीचे असते तर जेव्हा आपल्याकडे अशी परिस्थिती आहे जेव्हा आपल्याकडे कॅसकेडमध्ये बरेच घटक असतात तेव्हा आपण अशा सर्किट्सचे विश्लेषण करण्यासाठी एबीसीडी पॅरामीटर्स वापरतो धन्यवाद